सर्वांना नमस्कार अभियांत्रिकी रेखाचित्र आणि संगणक ग्राफिक्सवरील एनपीटीईएल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे मी आयआयटी खडगपूरच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा राजाराम लकाराजू आहे आजपासून आपण मॉड्यूल क्रमांक 3 व्याख्यान क्रमांक 21 ऑर्थोग्राफिक प्रक्षेपण बघणार आहोत मागील दोन वर्गांमध्ये आपण प्रस्तावना भूमितीय बांधकाम आणि कोनिक सेकशन पूर्ण केले आहे आतापासून आपण ऑर्थोग्राफिक प्रक्षेपणास 2 मॉड्यूल मध्ये पूर्ण करू ते मॉड्यूल नंबर 3 आणि मॉड्यूल नंबर 4 आहे आपले पाठ्यपुस्तक एनडी भट्ट आणि पांचाल आणि इतरांचे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे प्राध्यापक अखिलेशकुमार मौर्य यांनी ऑर्थोग्राफिक प्रक्षेपण वर ऑनलाईन पुरविलेल्या उत्कृष्ट साहित्यासाठी त्यांचे मनापासून आभार तर बहुतेक स्लाइड्सत्याच्या कार्यांद्वारे प्रेरित आणि त्याच्या परवानगीने माहिती घेतली आहे ऑर्थोग्राफिक प्रक्षेपण म्हणजे काय तो आपला पहिला प्रश्न आहे ऑर्थोग्राफिक प्रक्षेपण एक तांत्रिक रेखांकन आहे ज्यात संबंधित संदर्भ पृष्ठभागावर वस्तूचे वेगवेगळे लंब दृश्य प्रक्षेपित केले जाते तर हे भिन्न दृश्य दर्शविण्याचे तंत्र आहे भिन्न संदर्भ पृष्ठभाग हे आडवी पृष्ठभाग असू शकतात जी आपण HP द्वारे दर्शवितो उभे पृष्ठभाग आपण VP द्वारे दर्शवितो आणि PP द्वारे बाजूचे किंवा प्रोफाइल पृष्ठभाग दर्शवितो आडवा पृष्ठभाग उभे पृष्ठभाग बाजू किंवा प्रोफाइल पृष्ठभाग म्हणून भिन्न संदर्भ पृष्ठभाग शोधण्यासाठी अभियांत्रिकी रेखांकनासाठी ही प्रचलित मानक आहेत रेखांकनाची भिन्न दृश्ये समोरच्या दृश्यासाठी असू शकतात म्हणजेच आपण उभ्या पृष्ठभागावर प्रक्षेपित करणार आहोत आडवा पृष्ठभागावर वरील दृश्य प्रक्षेपित करणार आहोत प्रोफाइल पृष्ठभागावर बाजूचे दृश्य प्रक्षेपित करणार आहोत उदाहरणार्थ जर आपल्याकडे आयताकृती ठोकळा असेल तर आपण बाजू A बाजू B आणि C म्हणूया जर हा ठोकळा असेल तर आपण तो प्रक्षेपित करू उदाहरणार्थ आपण एक प्रकाश दिवा घेतो जो चमकत आहे तर हे पृष्ठभाग A जर आपण ते एका शीट पृष्ठभागवर प्रक्षेपित करणार आहोत तर हे पृष्ठभाग उभे पृष्ठभाग आहे म्हणूनच आपण याला उभा पृष्ठभाग म्हणतो जर आपण हे प्रक्षेपित केले तर आपल्याला त्या वस्तूच्या मागच्या बाजूला काहीही दिसले नाही बहुतेक प्रकरणांमध्ये आपण त्या बाजूच्या गोष्टीदेखील पाहू शकत नाही वरच्या दृश्यासारख्या गोष्टी आपण पाहू शकत नाही आपण जे पाहू शकतो ते A आहे आपण पाहण्याच्या स्थितीत असू केवळ त्या वस्तूकडे आपला प्रकाश पडत असेल तरच आपण A पाहण्याच्या स्थितीत असू अशा प्रकारच्या गोष्टीस त्या पृष्ठभागावर त्या पृष्ठभागावरील प्रक्षेपण म्हणतात येथे पृष्ठभाग उभे पृष्ठभाग आहे आणि आपण जे प्रक्षेपित करत आहोत त्या दिशेने आपण प्रक्षेपित करत आहोत त्याचप्रकारे A B C त्याच वस्तूसाठी जर आपण त्यास वरुन पहात आहोत किंवा वरून एक चमकणारा प्रकाश येत असेल तर या समांतर आयताकृती वस्तूसाठी A म्हणजे काय आहे ते आपण पाहू शकत नाही जेव्हा आपण प्रक्षेपित करतो तेव्हा आपण जे पाहू शकतो ते या आडवा पृष्ठभागात आहे हा C आयता प्रमाणे जुळवणी केला जाईल तर हा बिंदू त्या बिंदूशी जुळत आहे हा एक सारखाच आहे की हा तेथे एकसारखा जुळतो आणि हा बिंदू तिथेच मिळतो प्रकाशामुळे हे दोन बिंदू आपण खरोखर दोन बिंदूंमध्ये पाहू शकत नाही परंतु केवळ एक बिंदू जे आपल्याला दिसेल यालाच आपण आडवा पृष्ठभाग म्हणतो वरुन त्या आडव्या पृष्ठभागात आपण पहात आहोत तर आडवा पृष्ठभागावर वरचे दृश्य पहा तसेच बाजूच्या दृश्यासाठी आपण हे प्रोफाइल पृष्ठभाग किंवा बाजूच्या पृष्ठभागावर प्रक्षेपित करू उदाहरणार्थ या दिशानिर्देशांच्या दिशेने आपल्याला वस्तू पहायला आवडेल मग आपण C आणि A पृष्ठभाग पाहू शकत नाही जे आपण दुसर्या पृष्ठभागाला प्रोफाईल पृष्ठभाग म्हणतो त्यावरील प्रक्षेपण हे आपल्याला दिसेल आपल्याला आयत B ब्लॉक सारखे काहीतरी दिसेल त्या प्रकारचे हा प्रक्षेपण बाजूच्या दृश्यला प्रक्षेपित केलेले आपण ज्याला प्रोफाईल पृष्ठभाग म्हणतो भिन्न दृश्ये बाजूच्या दृश्य समोरील दृश्य आणि वरील दृश्य आहेत वेगवेगळ्या पृष्ठभागावर आपण एक प्रकाश चमकवणार आहोत जेणेकरून आपण उभ्या पृष्ठभागा बद्दल अशा प्रकारचे समोरची दृश्ये आडव्या पृष्ठभागावरील वरील दृश्ये आणि या बाजूची दृश्य बाजूच्या पृष्ठभागावर किंवा प्रोफाइल पृष्ठभागावर दर्शवितो जर आपण असे प्रक्षेपण केले तर आपल्याला वस्तूची संपूर्ण माहिती मिळेल आपण या वस्तू्साठी वेगवेगळ्या नोटेशनचे अनुसरण करतो जेव्हा आपण प्रक्षेपित करतो तेव्हा ड्रॉईंग शीटवर बिंदू रेषा असतात तर कोणत्या दृश्यावर आधारित आपण चिन्हे लक्षात ठेवू उदाहरणार्थ आपण पहात असल्यास कोणतेही दृश्य शीर्ष दृश्य आपण सहसा आडवा पृष्ठभागावर प्रक्षेपित केले रेषा बिंदू a b c d आणि अशाच प्रकारे 1 2 3 आणि अशाच प्रकारे नोंदवल्या जातात जर ती रेषा असेल तर आपण ती a b ने दर्शवू कदाचित p q रेषा ही सर्व लोअर केस अक्षरे आहेत लोअर केसचे कोणतेही बिंदू आपण दोन अक्षरे ab मध्ये जोडणारी ही रेषा असल्यास लोअर केस अक्षरे मध्ये एक रेषा म्हणून दर्शवू जर आपण समोरचे दृश्य सामान्यपणे उभ्या पृष्ठभागाकडे प्रक्षेपित केलेले असेल तर आपण डॅश समान लोअर केस अक्षरे ए परंतु डॅश किंवा a चिन्ह वापरा जर ती a b असेल तर ती रेषा आपण लक्षात घेऊ जर a b किंवा a असेल तर ते दर्शविते की आपण समोरच्या दृश्यावर आहोत तसे नसल्यास आपण त्या शीर्ष दृश्यावर आहोत जर ते एक बाजूचे दृश्य असेल तर आपण ते दोन प्राइम दर्शकांद्वारे दर्शवितो समान लोअर केस लेटर परंतु दोन सूचित करतात की ते एक बाजूच्या दृश्य आहे उदाहरणार्थ आपण ज्या वस्तू वर बी सी डी दाखवत आहोत त्याचा विचार करूया जर आपण हे दर्शवित आहोत की कोणत्याही डॅश शिवाय हे दर्शविते ते वरचे दृश्य आहे जर आपण a' b' c' d' सारखे आहोत तर काही दर्शविते समोरचे दृश्य दर्शवते तसेच यापैकी कोणत्याही बाजूच्या दृश्य साठी आपण हे डबल ' म्हणून दर्शवू अक्षरांऐवजी आपण अशाच प्रकारच्या शैलीचे अंक अनुसरण करू नंतरच्या वर्गात आपण वर आणि खाली हे दोन शब्द अधूनमधून वापरणार आहोत समोर आणि मागे हे दोन शब्द वारंवार वापरणार आहोत आडवा पृष्ठभागासंदर्भात आपण पृष्ठभागाच्या वर किंवा पृष्ठभागाच्या खाली चर्चा करू आडवा पृष्ठभागासंदर्भात त्याखाली त्यावर असेल तर जे त्या संदर्भ वस्तूच्या स्थानाबद्दल आपण बोलू जर समोर आणि मागे असे काहीतरी असेल तर उभे पृष्ठभागा संदर्भात आहे त्या पृष्ठभागासमोर आहे ती वस्तू किती जवळ अस्तित्त्वात आहे त्या पृष्ठभागाच्या मागे ती वस्तू किती दूर आहे हे आपण वापरत असलेले मानक शब्द आहेत हे सूचित करते की आडवे पृष्ठभाग किंवा उभ्या पृष्ठभागा संदर्भात घेत आहोत कोणत्याही चित्राचे वर्णन करण्यासाठी एकूण दृष्टीकोनातून आपण प्रक्षेपण वापरतो हे प्रक्षेपण प्रामुख्याने दोन प्रकार आहेत एक समांतर प्रक्षेपण दुसरा कॉन्वर्जिंग प्रक्षेपण आहे कॉन्वर्जिंग प्रक्षेपणांच्या बाबतीत वस्तू लहान किंवा मोठे दिसू शकतात कारण हे बिंदू पृष्ठभागात रूपांतरित होणार आहेत उदाहरणार्थ जर माझ्याकडे आयत असल्यास जर आपण रूपांतरित प्रकारचे पृष्ठभाग पाहत असाल तर हे सर्व कोपरे एकाच बिंदू मध्ये रूपांतरित होतील जर तसे असेल तर जर आपण कोणतेही पृष्ठभाग बनवित असाल तर वस्तू योग्य असलेल्या वस्तू अगदी लहान वस्तु सारखे दिसू शकेल किंवा ती कदाचित खूप मोठी वस्तू वाटेल इतर प्रकारच्या प्रक्षेपणना समांतर प्रक्षेपण म्हणतात त्यामध्ये या वस्तूचा आकार बदलत नाही त्याबद्दल आपण नंतरच्या वर्गात अधिक शिकू समांतर प्रक्षेपणसाठी जे आपल्या इंजिनीअरिंग ड्राइंग कोर्ससाठी आणि मशीन डिझाइनिंग कोर्ससाठीचे सामान्य अभ्यासक्रम आहेत ज्यामध्ये दोन प्रकारचे प्रक्षेपण अस्तित्त्वात आहेत एक ऑर्थोगोनल प्रक्षेपण आहे तर दुसरा ऑब्लिक प्रक्षेपण आहे या ऑर्थोगोनल प्रक्षेपण देखील दोन भागांमध्ये विभागले गेले आहेत प्रामुख्याने बहु दृश्य प्रक्षेपण इतर एक म्हणजे एक्सॉनोमेट्रिक प्रक्षेपण आहे बहु दृश्य प्रक्षेपण मध्ये आपल्याकडे हे समोरचे दृश्य वरचे दृश्य आणि प्रोफाइल दृश्य किंवा कदाचित बाजूचे दृश्ये आहेत अशा प्रकारे संपूर्ण वस्तूला दोन वेगवेगळ्या पृष्ठभागवर योग्य ठिकाणी प्रक्षेपित केल्या जातील जसे की समोरचे दृश्य वरचे दृश्य आणि बाजूच्या दृश्य अशा प्रकारच्या गोष्टी आपण ऑर्थोगोनल प्रक्षेपण सह पुढे जाऊ एक्सॉनोमेट्रिक प्रक्षेपण आणि तिरकस अंदाजांमध्ये संपूर्ण वस्तू दर्शविला जाईल परंतु चित्र रेखांकन म्हणून तरवस्तू कदाचित किंचित तिरपी झालेली असेल आणि आपल्याला त्या वस्तू बद्दल संपूर्ण माहिती कदाचित मिळणार नाही बहु दृश्य वस्तूंमध्ये आपल्याकडे समोर वरच्या बाजूचे अशी वेगवेगळी दृश्ये असू शकतात कदाचित मागच्या बाजूचे आणि बरीच अशी दृश्ये उपलब्ध आहेत तर या ऑर्थोगोनाल साठी विशेषत बहु दृश्य प्रक्षेपण संपूर्ण वस्तू दृश्यमान असेल संपूर्ण अभ्यासक्रमात आपण मुख्यतः या बहु चित्र रेखांकनांवर लक्ष केंद्रित करू तर कोणते प्रक्षेपण चित्राला चांगले दाखवत चला या रेखांकनाचे विशेषत प्रक्षेपणचेवेगवेगळे दृष्टिकोन पाहू या उदाहरणार्थ येथे एक बहु दृश्य प्रक्षेपण एक सचित्र रेखाचित्र आणि दृष्टीकोन रेखाचित्र यांची तुलना केली जाते बहु दृश्य रेखांकनात उभ्या पृष्ठभाग आडवा पृष्ठभाग किंवा प्रोफाइल पृष्ठभाग यासारख्या वेगवेगळ्या पृष्ठभागावर प्रक्षेपित करून आपल्याकडे भिन्न दृश्ये आहेत सचित्र रेखांकनाच्या बाबतीत एका दृश्यात वस्तूच्या 3 बाजू दर्शवितात म्हणून सर्व 3 बाजू जसे की पहिल्या दुसर्या तिसर्या अशा 3 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विभाजित न करता आपण एका चित्रावर दर्शवितो उदाहरणार्थ आपण हे पाहूया सर्व 3 दृश्ये उपलब्ध आहेत परंतु जेव्हा आपण ते पत्रकावर रेखाटत असता तेव्हा ते किंचित स्केव्ह केले जाऊ शकते त्या वस्तू कदाचित त्या वरील पृष्ठभागावर आयताकृती असू शकते परंतु जेव्हा आपण त्याचे दर्शवित करीत असतो तेव्हा ते समांतरभुज चौकोन सारखे दिसते या प्रकारच्या गोष्टी चित्रमय रेखांकनातून नैसर्गिकरित्या बाहेर येतात जर तो आइसोमेट्रिक रेखांकनाचा असेल तर तो चित्रित रेखांकनाचा एक प्रकार आहे परंतु ज्यावर आपण आयसोमेट्रिक प्रवेश म्हणतो त्या 3 रेषावर आधारित आहे वेगळ्या प्रवेशावर दर्शविण्याऐवजी आपण आयसोमेट्रिक प्रवेश नावाचे काहीतरी निराकरण करतो ज्यात उभ्या रेषा असतात कदाचित ही उभ्या रेषा असेल आणि त्या दोन बाजूला 30 अंश कोन असलेले दोन चौरस असतील तर जर आपण हे पाहणार आहोत तर ही बाजू उभ्या रेषाप्रमाणे असेल तर त्या बाजूला 30 अंश आणि त्या बाजूला 30 अंश प्रकारचे देखील आपल्याला दिसेल अशा प्रकारच्या गोष्टी जर आपण त्यास तयार करू शकू तर अशा प्रकारच्या रेखाचित्रांना आयसोमेट्रिक ड्रॉईंग असे म्हणतात या उभ्या आणि इतर दोनचे छेदनबिंदू आपल्याला दिसतील अशा ब्लॉकच्या खालच्या पुढील चौरस कोपऱ्यात असेल या चित्रमय रेखांकन याविषयी अधिक विशेषतः आइसोमेट्रिक रेखांकन यांविषयी आपण ऑर्थोग्राफिक प्रक्षेपणच्या दुसर्या मॉड्यूलमध्ये शिकू भिन्न दृश्ये असलेली बहु दृश्य रेखाचित्र त्यात वस्तूची संपूर्ण माहिती अचूकपणे उपस्थित करते आपण कोणतीही माहिती गमावणार नाही ते पहात असताना आपण कोणतीही विकृती तयार करणार नाही उदाहरणार्थ आपल्या समोरील मॉनिटर जर आपण त्या पृष्ठभागाकडे सामान्य दिसत असाल तर ते आयतासारखे दिसेल परंतु जर आपण बाजूलाच पहात असाल तर ते कदाचित प्रक्षेपणासारखे दिसेल कदाचित समांतरभुज चौकोन सारखे दिसेल म्हणून बहू दृश्य प्रक्षेपण ठेवून आपण थेट लांबी किती आहे रुंदी काय आहे उंची काय आहे आणि या प्रकारच्या कोणत्याही प्रकारची विवादित समस्या न करता हे दर्शवू शकतो तर हे अचूकतेने संपूर्ण वस्तूचा तपशील आणि ठेवण आणि आकार देते सचित्र रेखांकनाच्या बाबतीत ते आपल्याला थेट वस्तूचे दृश्यमान देते जरी इतर गोष्टी जसे परिमाण कमीतकमी दोन डी शीट्सवर टाकली गेली तरी ती आपल्याला त्या वस्तूचे दृश्यमानत्व देते परिप्रेक्ष्य रेखांकनाच्या बाबतीत वस्तूला अधिक पसंती आपल्या डोळ्यांनी पाहिल्यासारखे वाटते जर आपण एखाद्या वस्तूकडे पहात आहोत जे आपल्याकडे किंचित झुकत असेल तर आपल्या डोळ्यांसमोर ते कसे दिसते हे असेच आपण परिप्रेक्ष्य रेखांकनासह दर्शवतो बहु दृश्य रेखांकने तयार करण्यासाठी थोडासा कौशल्य संच आवश्यक आहे याचा अर्थ असा की वस्तू दृश्यमान करण्यासाठी पत्रकावरील दृश्यास्पद शिक्षण आवश्यक आहे सचित्र रेखांकनाच्या बाबतीत मुख्य आक्षेप म्हणजे आकार आणि कोन विकृती घडते म्हणून त्याचे फायदे हिरव्या रंगाच्या ठिपक्यांमध्ये दर्शविलेले आहेत तोटे किंवा समस्या लाल रंगाच्या ठिपक्या दर्शविल्या आहेत म्हणून बहु दृश्य रेखांकनांमध्ये आपण त्या वस्तू बद्दल काय पहात आहोत शीटवरील वेगवेगळ्या दृश्यांमध्ये त्याचे दृश्यमान कसे करावे याबद्दल थोडासा समावेश आवश्यक असतो सचित्र रेखांकनाच्या बाबतीत एखादे वर्तुळ जर आपण कलते दिशेकडे पहात असाल तर ते कदाचित लंबवर्तुळासारखे दिसेल उदाहरणार्थ आपण येथे अशा प्रकारचे लंबवर्तुळ पहात आहोत इथले एक वर्तुळ लंबवर्तुळ सारखे दिसते त्याचप्रमाणे एक आयत समांतरभुज चौकोन सारखे दिसते हा काटकोन हा काटकोन पूर्णपणे लघुकोन प्रकारचे दिसत आहे या प्रकारच्या समस्या चित्रमय रेखांकनावर येतात जर आपण परिप्रेक्ष्य रेखांकनाकडे पहात असाल तर हे ड्रॉइंग शीटवर तयार करणे थोडे अवघड आहे ठेवण आणि आकाराचे विकृती उद्भवतात उदाहरणार्थ जर आपण सायकल चालवत असाल किंवा कार चालवत असाल तर रस्ता एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत समांतर रेषांचा असावा कमीत कमी त्या रस्त्याच्या त्या छोट्या कालावधीसाठी या कधीच न संपणाऱ्या रेषा आहेत परंतु जेव्हा आपण एखादा फोटो काढत आहात किंवा कदाचित या दृश्यात्मक रेखांकनाचा शोध घेत असाल तेव्हा या दोन ओळी आपल्याला छेदल्यासारखे दिसते तर रुंदीमध्ये एक विकृती आणली जाईल म्हणून जेव्हा आपण या रस्ता आणि इतर वस्तूंचे दर्शवत आहोत त्या रेखाचित्रांवर असे दिसते की ते एकत्रित होणार आहेत या दृष्टीकोनासाठी या प्रकारच्या समस्या अस्तित्वात आहेत एखाद्या वस्तूचा संदर्भात भिन्न पृष्ठभागवर प्रक्षेपण करणे वेगवेगळी पृष्ठभाग त्या वस्तू आकार आकार आणि तपशिलाविषयी प्रत्येक गोष्टीची व्याख्या करतात मुख्यतः दोन पृष्ठभाग मोठ्या प्रमाणात वापरली जातात या पृष्ठभागाला उभा पृष्ठभाग म्हणतात दुसरे पृष्ठभागाला आडवा पृष्ठभाग म्हणतात दिशानिर्देशांच्या आधारे जर ते आडवा पृष्ठभागवर x अक्ष असेल तर ते y अक्षावर उभ्या पृष्ठभागात y अक्ष असेल असे आपण परिभाषित करू दुसरे पृष्ठभाग प्रोफाईल पृष्ठभाग आहे ते प्रोफाइल पृष्ठभाग या बाजूला किंवा कदाचित त्या बाजूला देखील असू शकते हे अतिरिक्त तपशील आहेत मुख्य पृष्ठभाग ज्याचा आपण संदर्भ देत आहोत ते म्हणजे उभा पृष्ठभाग आणि आडवा पृष्ठभाग आहे बाजूच्या पृष्ठभाग नेहमी प्रोफाइल पृष्ठभाग असतात इतर पृष्ठभागाला सहाय्यक पृष्ठभाग म्हणतात ही सहाय्यक पृष्ठभाग उभा सहाय्यक पृष्ठभाग कलते सहाय्यक पृष्ठभाग आणि प्रोफाइल सहाय्यक पृष्ठभाग असू शकतात उदाहरणार्थ सहाय्यक पृष्ठभाग पाहू तर आडवा आणि उभा पृष्ठभाग उभा आणि आडवा नेहमीच निश्चित असतात आता आपण उभ्या पृष्ठभाग किंवा आडव्या पृष्ठभाग सह इतर कोणतेही पृष्ठभाग कलते घेऊ इच्छितो चला यासारखे पृष्ठभाग घेऊ जे किरमिजी रंगात दर्शविले गेले आहे हे सहाय्यक पृष्ठभाग उभ्या दिशेने देखील असते त्या आडवा बेसला असले तरी ते काही थेटाच्या एका विशिष्ट कोनातून उभ्या पृष्ठभागा कडे कललेले असते जर आपण अधिक तपशील पहात असाल तर आडवा पृष्ठभागा साठी हे उभा सहाय्यक पृष्ठभाग लंब आहे उदाहरणार्थ आपण ड्रॉईंग शीट पाहू जर मी या ड्रॉईंग शीटवरील कोणत्याही वस्तू दर्शवू इच्छित असेल तर आपण याला आडवा पृष्ठभाग म्हणतो आणि हे एक आडवा पृष्ठभाग आहे आणि आणखी एक पत्रक घेऊन त्यास लंबवत केले जाईल आणि त्या पत्रकाला ज्याला आपण उभे पृष्ठभाग म्हणतो तर हे एक उभे पृष्ठभाग आहे जे आडवा पृष्ठभाग सह 90 अंश बनवित आहे आणि आडवा पृष्ठभाग हे आहे आपल्याला इतर कोणतेही पृष्ठभाग तयार करायचे असल्यास उदाहरणार्थ भूमिती बॉक्स निवडू उभ्या पृष्ठभाग आडवासह 90 अंश निवडू उभ्या पृष्ठभागा सह झुकलेल्या आडवा पृष्ठभागासाठी सामान्य आपण आणखी एक पृष्ठभाग तयार करू शकतो अशा प्रकारच्या पृष्ठभागाला सहाय्यक पृष्ठभाग म्हणतात तर आपण आपल्या सादरीकरणाकडे परत जाऊ त्याचप्रमाणे आडवा पृष्ठभागच्या संदर्भात कोन असलेली आणखी एक सहायक पृष्ठभाग तयार करता येते हा उभा पृष्ठभाग आडवा पृष्ठभाग निश्चित केले आहे आपण आणखी एक पृष्ठभाग घेणार आहोत आणि त्याचे नाव सहायक कलते पृष्ठभाग आहे सहायक उभ्या पृष्ठभाग देखील कलते आहे परंतु उभ्या गोष्टीकडे कल आहे आपण जे वापरतो त्याचा संकेत म्हणजे त्याचे सहाय्यक उभा पृष्ठभाग आहे कारण ते आडवा पृष्ठभागा सह नेहमी 90 अंश असते दुसरे पृष्ठभाग हे सहायक कलते पृष्ठभाग आहे तर हा उभा शब्द टाळला गेला कारण तो आता उभा नाही हे आडवा पृष्ठभाग यासंदर्भात बीटा कोन बनवितो आणि आडवा रेषेच्या संदर्भात झुकत आहे तर आपण त्यास सहाय्यक कलते पृष्ठभाग म्हणतो दुसर्याला प्रोफाईल पृष्ठभाग आडवे पृष्ठभाग उभा पृष्ठभाग असे म्हणतात आडवा पृष्ठभाग आणि उभा पृष्ठभाग दोन्हीसाठी सामान्य असलेले आणखी एक पृष्ठभाग घ्या जर आपण हे कोन मोजत असाल तर हे 90 अंश आहे आणि हे कोन देखील 90 अंश आहे तर अशा प्रकारच्या पृष्ठभागाला प्रोफाइल पृष्ठभाग असे म्हणतात हे प्रोफाइल पृष्ठभाग आडवा पृष्ठभागाशी बीटा कोन बनवत असल्यास आपण सहाय्यक कलते पृष्ठभाग म्हणूया हे प्रोफाइल पृष्ठभाग थेटा कोन सह उभ्या पृष्ठभागच्या दिशेने वाकले असेल तर आपण त्यास सहाय्यक उभा पृष्ठभाग म्हटले आहे हे पृष्ठभागाचे विशेष प्रकरण आहेत तर या रेषेतून आपण प्रामुख्याने दोन पृष्ठभाग आणू शकतो प्रधान पृष्ठभाग सहाय्यक पृष्ठभाग मध्ये विभागली जाऊ शकतात प्रधान पृष्ठभाग नेहमी निश्चित केलेले असतात जसे कि उभा पृष्ठभाग आडवा पृष्ठभाग सहाय्यक पृष्ठभाग म्हणजे आपल्याला वस्तूचे अधिक तपशीलवार अधिक वैशिष्ट्ये देतात जसे कि बाजूने तो कसा दिसतो तिरपे आकार आहेत का आणि इतर गोष्टी असल्यास त्या सहाय्यक झुकाव पृष्ठभाग किंवा सहाय्यक उभा पृष्ठभाग यावर असलेला प्रक्षेपण देतो आपल्याला त्या वस्तू चा अधिक तपशील देते आपण या प्रकारच्या सहाय्यक पृष्ठभाग कसे तयार करू त्यासाठी आपण उपलब्ध असलेल्या दृश्यांकडे पाहू उभा पृष्ठभाग आणि आडवा पृष्ठभागा मधून आपण आडवा वस्तूवरील समांतर पृष्ठभाग खालच्या दिशेने 90 अंशांनी फिरवू शकत आहे आपण हा आडवा पृष्ठभाग मानूया कदाचित येथे एखादी वस्तू असू शकेल आपण त्या आडवा पृष्ठभागात प्रक्षेपण करणार आहोत मग हे संपूर्ण पृष्ठभाग 90 अंशांनी फिरवा मग आपल्याला एक प्रकारचे दृश्य मिळेल ज्याला आपण वरचे दृश्य म्हणतो उभे प्रक्षेपण नेहमी त्या उभ्या पृष्ठभागात असते तर हेच आपल्याला समोरचे दृश्य मिळणार आहे आपण हे त्या दृश्यावर वरचे दृश्य म्हणून प्राप्त करणार आहोत प्रोफाइल पृष्ठभागवरील काहीतरी ते प्रक्षेपण घेते ते प्रोफाइल पृष्ठभाग 90 अंशांनी फिरवा तर आपण जे जे पृष्ठभाग घेऊन जाणार आहोत ते आपल्याकडे बाजूचे दृश्य असणार आहे आपण तेथे अधिक तपशील पाहू उदाहरणार्थ या आडवा पृष्ठभाग प्रक्षेपणसाठी जर आपण त्यास 90 अंश खाली फिरवत असाल तर आपल्याला हा आडवा पृष्ठभाग ड्रॉईंग शीट वर येतो कारण ड्रॉईंग शीटवर 3 आयामी वस्तू तयार करणे नेहमीच अवघड असते आणि कदाचित तो आपल्याला संपूर्ण माहिती देत नाही त्याऐवजी आपण संपूर्ण वस्तूची माहिती उभ्या पृष्ठभागात आडव्या पृष्ठभागात प्रोफाइल पृष्ठभागात प्रक्षेपित करतो मग आडवा पृष्ठभागाची माहिती आपण त्यास 90 अंश फिरवितो जेणेकरून अनुलंब पृष्ठभागाचा प्रक्षेपण त्या खालच्या दिशेने जाईल जो आपल्याला या आडवा पृष्ठभागात वस्तू प्राप्त करेल त्याचप्रमाणे प्रोफाइल पृष्ठभाग प्रक्षेपण जर आपण 90 अंश फिरवत आहोत तर आपल्याला बाजूच्या दृश्य मिळेल आणि हे बाजूच्या दृश्य असेल कारण आपण वस्तूच्या डाव्या बाजूला पहात आहोत जर वस्तू आपल्या उजव्या हाताच्या बाबतीत असेल तर डावीकडून डाव्या बाजूच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत तर त्या पृष्ठभागात आपल्याला जे प्रक्षेपण मिळणार आहे ते डावीकडील प्रक्षेपण आहे यालाच आपण डाव्या बाजूचे दृश्य म्हणतो आपण ज्या दिशेने पहात आहोत त्या दिशेने नैसर्गिकरित्या समोरचे दृश्य येते वरुन आपण ज्याकडे पहात आहोत त्या आडवा पृष्ठभाग वर वरच्या दृश्यावर प्रक्षेपित केले जाईल कारण आपण आडवा पृष्ठभागाला 2 डी शीटच्या आडव्या दिशेने दर्शवू शकत नाही आपण त्यास उभ्या पृष्ठभागाच्या खाली करतो जर आपण या सर्व पृष्ठभागाची माहिती दर्शवू शकलो तर अशा प्रकारच्या प्रक्षेपणला एकाखाली एक शेजारून बाजूला दाखविलेल्या प्रक्षेपित दृश्यला प्रथम अँगल प्रक्षेपण असे म्हणतात तर तिथे आपण समोरचे दृष्य वर वरचे दृश्य खाली आणि डाव्या बाजूला उजवीकडचे दृश्य उभा पृष्ठभाग वर आडवा पृष्ठभाग तळाशी येथे प्रोफाइल पृष्ठभागाची माहिती बाजूला असते त्याला आपण प्रथम अँगल प्रक्षेपण म्हणतो पुढील वर्गात आपण वेगवेगळ्या वस्तूंच्या या पृष्ठभागावर प्रक्षेपणा बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ खूप खूप धन्यवाद